शुभ दुपार आज आपण थोडे प्रोजेक्ट प्लॅनिंगच्या आणि प्रोजेक्ट एस्टिमेशनच्या मूलभूत गोष्टींबद्दल चर्चा करू पहिले यशस्वी प्रोजेक्ट काय करते ते पाहूया तर आम्ही तेथे असलेल्या कार्यक्षमतेसह प्रोजेक्ट योग्य वेळी डिलिव्हर करू शकू जशी युजरशी चर्चा केली गेली आणि त्यात मान्य केलेल्या किंमतीवर म्युच्युअल किंमतीवर युजरसह निर्णय घेतला जातो आणि नंतर आवश्यक गुणवत्तेसह युजरला हवी असलेली गुणवत्ता काय आहे आणि आम्ही प्रदान केलेली जास्त गुणवतेणे युजर समाधानी होईल तर मग आम्ही म्हणतो की हा प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे यासाठी आम्हाला दोन टप्पे आवश्यक आहेत ती म्हणजे आपण टार्गेट निश्चित करावे मग आपण टार्गेट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु कधीकधी टार्गेट संपादन करण्यायोग्य नसल्यास काय होते प्रोजेक्ट मॅनेजर त्या सर्व टार्गेटांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो परंतु ते साध्य करणे शक्य नाही ते प्राप्त करणे शक्य नाही मग त्याने काय करावे मग प्रत्यक्षातले प्रोजेक्ट योग्य प्लँनिंग आणि योग्य अंदाज न आल्याने अपयशी ठरतात म्हणून त्याला योग्य प्लँनिंग आणि अंदाज बांधणे आवश्यक आहे जेणेकरून प्रोजेक्टला यश मिळेल तर तसे थोडे पाहू या म्हणूनच मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की प्रोजेक्ट मॅनेजरला प्रोजेक्टच्या कामकाजाविषयी योग्य प्लान आखणे आवश्यक आहे आणि प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी योग्य अंदाज लावावा प्रोजेक्ट प्लॅनिंगच्या इंट्रोडकशन बद्दल आपण थोडेसे सांगू या आम्ही आधीच पाहिले आहे की एखादा प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी आम्हाला प्रोजेक्टचा फिजिबिलिटी स्टडी करणे आवश्यक आहे जर एखादा प्रोजेक्ट फिजिबल असल्याचे दिसून आले जर एखाद्या प्रस्तावास तांत्रिकदृष्ट्या फिजिबल आर्थिकदृष्ट्या फेसिबिल आणि कार्यान्वयन करणे शक्य आहे अशा प्रत्येक बाबतीत फिजिबल असल्याचे दिसून आले मग प्रोजेक्ट मॅनेजर पुढच्या कोणत्या स्टेप घेतील तर प्रोजेक्ट मॅनेजर्सच्या ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या असतात आणि त्यांचे दोन वर्गात मोठ्या प्रमाणात वर्गीकरण केले जाऊ शकते एक प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि नंतर त्याच्याकडे प्रोजेक्ट मॉनिटरिंग आणि कंट्रोल आहे तर उपक्रम प्रोजेक्ट मॅनेजरच्या ऍक्टिव्हिटीना या दोन श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की एकदा प्रोजेक्ट मॅनेजर असे दिसून आले की प्रोजेक्ट फेसिबल आहे मग त्याने प्रोजेक्ट प्लँनिंग हाती घ्यावे प्रथम डेव्हलपमेंट सुरू होण्यापूर्वी त्याला प्रारंभिक प्लान तयार करावा लागेल आणि मग ही प्लान बर्याच वेळा अपडेट केली जाते आपण म्हणू शकता की प्रथम प्रोजेक्टचा अभ्यास केला जातो आणि मग प्रोजेक्ट योग्य दिशेने जातो आहे कि नाही हे समजते मग प्रोजेक्ट मॅनेजराला प्लान विकसित करावा लागेल येथे हे पहावे लागेल की ते कसे करतात है प्रोजेक्ट चे अनुसरण कसे करु शकतात तर त्यांना एक प्लान बनवावा लागेल आणि शेवटी प्रोजेक्ट अंमलबजावणीच्या स्टेप मध्ये त्यांना प्लान बनवावे नुसार प्रोजेक्टाची अंमलबजावणी करावी लागेल आता आपण प्रोजेक्टांचे विविध प्लान काय आहेत हे थोडक्यात पाहू या तर क्रमांक 1 एस्टिमेशन तर एस्टिमेशनच्या टप्प्यात कोणत्या गोष्टीचा अंदाज लावणे आवश्यक आहे प्रयत्न रिसोर्स कॉस्ट आणि प्रोजेक्ट कालावधी मग प्रोजेक्ट मॅनेजरला योग्य वेळापत्रक बनवायचे असेल तर त्याचे वेळापत्रक निश्चित करावे लागेल त्याला वेळापत्रक नुसार काम करावे लागेल मग या प्रोजेक्टासाठी किती कर्मचार्यांची प्लान आखली जावी लागेल याबद्दल कर्मचार्यांची संघटनाही व्यवस्थित करावी लागेल मग आम्हाला माहित आहे की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही धोका असतो रिस्क हाताळण्यासाठी काही भिन्न किंवा काही विशिष्ट पद्धती अवलंबल्या पाहिजेत रिस्क ओळखणे रिस्कचे अनॅलिसिस करणे आणि रिस्क कमी करणे मग प्रोजेक्ट मॅनेजरांना project manager काही मिससल्लानेऊस प्लान पाळावे लागू शकतात ते म्हणजे कॅलिटी आशुरन्स प्लान कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट प्लॅन वगैरे तर मग आपण या प्रोजेक्ट योजनेच्या ऍक्टिव्हिटी कशा असतात त्याचे अनुसरण कसे केले जाईल ते तपशीलवार पाहू प्रथम मॅनेजराने प्रोजेक्ट उद्दीष्टे किंवा टार्गेट पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले ओळखणे आवश्यक आहे मग त्यांना प्रत्येक स्टेप वर वर्क करण्याची आवश्यकता असलेल्या वर्क ची ओळख पटवावी लागेल हे यासाठी काम करू शकेल मग ते प्रत्येक काम किती आवश्यक आहे याचा अंदाज लावला पाहिजे तसेच प्रत्येक कार्य करण्यासाठी किती रिसोर्सेस आवश्यक आहेत याचा अंदाज देखील ठेवला पाहिजे आणि जर 3 आणि 4 ला आयटम क्रमांक 3 आणि 4 दिले गेले असेल तर प्रोजेक्ट मॅनेजरला त्याचे कॅल्कुलशन करावे लागेल प्रत्येक वर्क किंवा पाऊल किती वेळ घेईल म्हणजेच त्याला प्रोजेक्टाच्या कालावधीची गणना करावी लागेल त्याचप्रमाणे त्याला हे वर्क विकसित करण्यासाठी किंवा स्वतंत्र स्टेप साठी किंवा संपूर्ण प्रोजेक्टासाठी किती खर्च केले जाईल हे वर्क स्टेप आणि प्रोजेक्टाच्या खर्चाचा अंदाज करावा लागेल त्या कामातील परस्परावलंबना देखील त्याला ठरवायचे आहे आणि शेवटी त्याला प्रत्येक काम आणि संपूर्ण प्रोजेक्टाचे वेळापत्रक तयार करावे लागेल तर येथे तो मिलस्टोन्स डिलिव्हरेल्स कॉस्ट आणि पेमेंट्स वगैरे वापरू शकेल आपण प्रोजेक्ट प्लॅन साठी का जावे हे आपण आता पाहूया कारण प्रोजेक्ट प्लँनिंग करण्यासाठी अत्यंत काळजी आणि लक्ष देणे आवश्यक आहे कारण अवास्तव वेळ आणि रिसोअर्स च्या अंदाजानुसार कॉमिटमेन्टचा परिणाम खालीलप्रमाणे आहे जर प्रोजेक्ट मॅनेजरने काही अवास्तव वेळ केले असेल ज्यास तो मुळीच साध्य करू शकत नाही आणि काही रिसोअर्सचा अंदाज तो संभवत नाही तर पुढील समस्या उद्भवू शकतात पुढील समस्या काय असू शकतात यामुळे प्रोजेक्टांच्या डिलिव्हरीस अनावश्यकपणे उशीर होऊ शकेल तर यामुळे युजर चिडेल आणि युजर असमाधानी होतील म्हणूनच प्रोजेक्ट टीमच्या मनोवृत्तीवर विपरीत परिणाम होईल आणि निकृष्ट दर्जाच्या वर्कमुळे टीमच्या मनोवृत्तीवर विपरीत परिणाम होईल आणि असे अयोग्य अंदाजा वगैरेमुळे असे झाले असेल म्हणूनच तर कदाचित प्रोजेक्ट अपयशी ठरू शकेल म्हणूनच आपण प्रोजेक्ट प्लॅन ची जास्तीत जास्त काळजी आणि लक्ष देणे आवश्यक आहे तर स्लाइडिंग विंडो प्लॅनिंग हे एक विशेष प्रकारचे प्लँनिंग आहे ज्यात अनेक टप्प्यांत प्रोजेक्ट प्लॅन समाविष्ट असते तर ती एका स्टेप मध्ये प्लॅन बनवित नाही त्याऐवजी ती अनेक स्टेप्सवर प्रोजेक्ट प्लॅन तयार करते येथे सामान्यत प्रोजेक्ट मॅनेजरला लवकरात लवकर मोठी कमिटमेंट करण्यापासून प्रोटेक्ट करते कारण सामान्यत मॅनेजरने काय करावे ते म्हणजे लवकरात लवकर आवश्यक ते आवश्यक रिक्वायर मॅनेजेमेंट करावे किंवा या योजनेद्वारे असा प्रोजेक्ट वितरित करू जो कदाचित ते प्रत्यक्षात साध्य करू शकणार नाहीत म्हणूनच विंडो प्रोटोकॉल स्लाइडिंगमध्ये किंवा व्यवस्थापकांच्या प्लॅन करण्याच्या विंडोमध्ये त्यांना लवकरात लवकर मोठी कमिटमेंट करण्यास प्रतिबंध केला जाईल म्हणून हे जावा स्लाइडिंग विंडो प्रोटोकॉल प्रमाणे आहे जे आपण नेटवर्किंगमध्ये शिकलो आहे तर मग नंतर प्रोजेक्ट प्रोग्रेस वर अधिक माहिती उपलब्ध होईल सुरुवातीला फक्त कमी माहिती उपलब्ध होईल मग प्रोग्रेस काय आहे त्यानुसार अपडेट केलेल्या माहितीवर अधिकाधिक माहिती येत राहील तर ही अपडेटेड माहिती जी नंतर प्राप्त झाली त्या अचूक प्लॅनसाठी सुलभ करतील म्हणूनच एका विंडोमध्ये किंवा एका स्टेप मध्ये बनवण्याऐवजी मॅनेजरांनी अनेक टप्प्यात केले पाहिजे किंवा फक्त वापरात असलेल्या स्टेप वरून बाकी स्टेप कराव्यात तर शेवटी आपल्याला माहिती आहे की ह्या वॉटरफॉल मॉडेल च्या प्रत्येक टप्प्यात काही प्रमाणात आउटपुट असावे तर त्याचप्रमाणे या सॉफ्टवेअर प्रोजेक्ट व्यवस्थापनाचे आउटपुट काय आहे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट व्यवस्थापनाचे आउटपुट हे एसपीएमपी डॉक्युमेंट आहे जे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट प्लान डॉक्युमेंट म्हणून ओळखले जाते तर प्लॅनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजराला त्या प्लॅनचे डॉक्युमेंट करावे लागेल त्यास कागदोपत्री सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट प्लान डॉक्युमेंट म्हटले जाते त्यात संघटना काय असेल संस्थेचे कन्टेन्ट काय असेल खालील कन्टेन्ट एसपीएमपी डॉक्युमेंटमध्ये असावे प्रथम प्रोजेक्टचा इंट्रोडकशन पार्ट थोडासा असावा जेथे उद्दीष्टे आणि मुख्य कार्ये इत्यादी वर्णन केलेले पाहिजेत मग वेगवेगळी प्रोजेक्ट एस्टीमेट्स त्यांच्याकडे नमूद करावी लागतात त्यात हिस्टोरिकेल डेटा एस्टिमेशन टेक्निक्स वापरून कॉस्ट कार्य व्हॅलू व प्रोजेक्ट कालावधी वापरला जातो त्यांना प्रोजेक्ट एस्टिमेशन विभागात ठेवावे लागेल मग प्रोजेक्ट रिसोर्समध्ये अशी प्लान आखण्यात येईल की प्रोजेक्टमध्ये आवश्यक असणारी रिसोर्स म्हणजे पीपल हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि कोणतीही विशेष रिसोर्स खालील प्रमाणे या सामग्रीचे कोणतेही वेळापत्रक असल्यास आपण वर्क ब्रेक डाउन स्ट्रक्चर द टास्क नेटवर्क गॅन्ट चार्ट आणि पीईआरटी चार्ट इत्यादि चा वापर करू शकतो मग आणखी कोणती सामग्री रिस्क मॅनेजमेंट प्लान असू शकते तुम्हाला विविध प्रकारच्या रिस्क समजाव्या लागेल आणि ह्या रिस्क आपण कसा हॅण्डल कराल आपण कोणते रिस्क अनॅलिसिस केले आहे रिस्क कशी ओळखावी रिस्कच्या परिणामाचा अंदाज कसा घ्यावा रिस्क कशी सोडावी किंवा कमी करावी तर त्या गोष्टी रिस्क मॅनेजमेंट प्लान मध्ये स्पष्ट केल्या पाहिजेत त्याचप्रमाणे प्रोजेक्ट ट्रॅकिंग आणि नियंत्रण प्लान आपण या प्रोजेक्टाचे ट्रॅकिंग कसा घेत आहात आपण या प्रोजेक्टाचे कॉन्ट्रोलींग व मॉनिटरिंग कसे ठेवता यावर चर्चा केली पाहिजे आणि शेवटी एका मिससेलनेऊस विभागात एसपीएमपी डॉक्युमेंट असावा ज्यामध्ये प्रोसेस टेलोरिन्ग कॅलिटी अशुरन्स आस्पेक्ट कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट आस्पेक्ट अशा गोष्टींचा समावेश असावा तर आता फंडामेंट्ल एस्टिमेशन प्रश्न काय आहेत ते पाहू आपण ज्या सॉफ्टवेअरचा डेव्हलपमेंट करणार आहोत त्याची साइज काय असावी तर आपल्याला साइज एस्टिमेट करावी लागेल मग एखादा ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात तर आपण येथे इफ्फोर्टचे एस्टिमेशन केले पाहिजे कॅलेंडर वेळ किती ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी आवश्यक आहे याचा अंदाज लावला जाणे आवश्यक आहे आणि शेवटी ऍक्टिव्हिटीवर एकूण खर्च किती असेल आणि प्रोजेक्टाची एकूण किंमत किती असेल याचा अंदाज देखील लावला जाऊ शकतो हे सर्व फंडामेंटलं एस्टिमेशन प्रश्न आहेत आता आपण पाहूया की एस्टिमेशन चा क्रम काय आहे जो आपण वापरणार आहोत प्रथम आम्हाला प्रॉडक्ट साइज निश्चित करायचे आहेत आणि जर साइज माहित असेल तर साइजच्या अंदाजानुसार आम्ही आवश्यक प्रयत्न निर्धारित करू शकतो आणि अंदाजित प्रयत्नांमधून केलेल्या प्रयत्नांच्या अंदाजानुसार आम्ही प्रोजेक्टाचा कालावधी आणि कॉस्ट निश्चित करू शकतो तर हा क्रम खालील ग्राफ मध्ये दर्शविला जाऊ शकतो आपण हे पाहू शकता की आपण साइज एस्टीमेट केली पाहिजे साइजनुसार आपण एफ्फोर्ट चा आणि कालावधीचा अंदाज लावू शकतो आणि एफ्फोर्ट वरून व एस्टीमेटेड कालावधी यावरून प्रोजेक्ट मॅनेजर स्टाफचा अंदाज लावू शकतो तर प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट शेड्युल करू शकेल तर आता सॉफ्टवेअर कॉस्ट कॉम्पोनन्ट काय आहेत ते पाहू तर आपण खालील सॉफ्टवेअर कॉस्ट कॉम्पोनन्ट पाहू प्रथम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे तर सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी लागणार्या कॉस्ट ची आवश्यकता असते आणि ते सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी कोणत्या हार्डवेअर चा वापर केला जाईल हीच हार्डवेअर व सॉफ्टवेअर ची कॉस्ट असते मग ट्रॅव्हल आणि ट्रैनिंग कॉस्ट याचा अर्थ कर्मचार्यांना ट्रैनिंग देण्यासाठी आवश्यक असलेली कॉस्ट आणि त्यासंबंधित ट्रॅव्हलिंग हे देखील एक महत्त्वाचे कॉम्पोनन्ट आहेत नंतर आणखी एक कॉम्पोनन्ट एफ्फोर्ट कॉस्ट जो खूप महत्वाचा आहे आणि शेवटी आम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की ओव्हरहेड म्हणजे काय या प्रोजेक्टासाठी ते आवश्यक असू शकते तर बहुतेक प्रोजेक्टांमध्ये हार्डवेअर कॉस्ट महत्वाचा कॉम्पोनन्ट असतो आणि कर्मचाऱ्यांचे वेतन हे देखील प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये पकडले जाते तर म्हणूनच कदाचित हा सर्वात प्रबळ कॉम्पोनन्ट असू शकतो त्यात एकूण खर्चाच्या टक्केवारीचा जास्त भाग असेल मग ओव्हरहेड्स तर ओव्हरहेड्स म्हणजे एखाद्या एका प्रोजेक्टासाठी नसून कदाचित भिन्न प्रोजेक्टांसाठी देखील असू शकतात येथे आम्हाला बिल्डिंग हीटिंग लाइटिंग वगैरेची किंमत विचारात घ्यावी लागेल नेटवर्किंग आणि कॉम्म्युनिकेशन कॉस्ट शेयर फॅसिलिटी कॉस्ट जसे लायब्ररी स्टाफ रेस्टॉरंट इत्यादी तर हे ओव्हरहेड्ससारखे म्हणून मानले जाऊ शकते तर प्रोजेक्ट विकसित करण्यासाठी हे सॉफ्टवेअर खर्चाचे भिन्न कॉम्पोनन्ट आहेत आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वात खर्चाचा कॉम्पोनन्ट म्हणजे एक एफ्फोर्ट होय तर एफ्फोर्ट कसे मोजायचे तर मोजण्यासाठी क्रम काय असेल आपल्याला आवश्यक असलेल्या मोजमापासाठी एक टर्मिनॉलॉजि आवश्यक आहे ती म्हणजे व्यक्ती व महिना जे पएफ्फोर्ट शी खूप जोडले गेले आहे तर समजा एखाद्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंट होण्यासाठी 300 व्यक्तींना महिन्यांचा कालावधी लागतो आता यातून आपल्याला काय म्हणायचे आहे तर फक्त एक व्यक्ती 3 दिवसांसाठी काम करीत आहे 30 लोकांसाठी 1 दिवसासाठी काम करत आहे नाही नक्कीच नाही मग का तर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण पाहूया की मनुष्य महिना किती तास बनतो तर जर आपण असे म्हणू की एका महिन्याची डीफॉल्ट व्हॅलू 152 तास असते याचा अर्थ असा की १९ दिवस काही जणांना काम करावे लागत आहे किंवा दिवसाला प्रति 8 तास असे 19 दिवस काम करावे लागेल तर व्यक्ती महिना किंवा व्यक्ती दिवस किंवा व्यक्ती वर्षे का नाही तर सामान्यत आधुनिक प्रोजेक्टांना पूर्ण होण्यासाठी काही महिने लागतात काही प्रोजेक्टांना 1 वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो परंतु आधुनिक प्रोजेक्ट्स पूर्ण होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागतो म्हणूनच काही प्रोजेक्ट साठी वर्षांसाठी वैयक्तिक वर्ष हे स्पष्टपणे अनसुटेबल आहे तर त्याचप्रमाणे व्यक्तीचे दिवस खूप छोटे असतात म्हणूनच वैयक्तिक दिवस मॉनिटरिंग आणि एस्टिमेशन ओव्हरहेड काढणे खूप कठीण होईल ते मोठे आणि कंटाळवाणे असेल तर म्हणूनच हा महिना दरम्यानचा मध्य काय आहे यासाठी प्रयत्न केला पाहिजे तर हे एक योग्य उपाय असेल मोजण्यासाठी हे एक योग्य मेट्रिक आहे तर आता कॉस्टिंग आणि प्रायसिंग पाहू तर सॉफ्टवेअर सिस्टम तयार करण्याच्या कॉस्ट शोधण्यासाठी अंदाज लावला जातो तर सॉफ्टवेअर सिस्टम तयार करण्यासाठी किती कॉस्ट मोजावी लागेल हे शोधण्यासाठी आम्हाला एस्टीमेट्स तयार करावा लागेल तर तथापि आपण हे लक्षात घ्याल की डेव्हलोपमेंट कॉस्ट आणि युजरांकडून आकारल्या जाणाऱ्या प्रायसिंग मध्ये इतके रेलेशन नाही तर हे आपणास माहित आहे की हे प्रॉडक्ट किंवा ऑर्गनायझशन चे विचार किंवा आर्थिक राजकीय आणि व्यवसायिक विचारांवर ते प्रभाव पाडतात हे युजराला आकारले जातील म्हणूनच आपण पाहू शकता की प्रोजेक्टाचा डेव्हलोपमेंट कॉस्ट आणि प्रायसिंग यांच्यात कोणताही थेट संबंध नाही आणि प्रोजेक्ट कशासाठी की कसा आहे याबद्दल युजराला शुल्क आकारले जाईल तर त्यातून तयार होणाऱ्या कॉस्ट एस्टिमेशन प्रोसेस मध्ये दोन इनपुट दाखवले आहेत रिकवायरमेंट काय आहे आणि इतर ड्रायव्हर्स काय आहेत आणि या एस्टिमेशन प्रोसेस नंतर आपण एफ्फोर्ट करू शकतो एफ्फोर्ट च्या डेव्हलपमेंट ाचा कालावधी कर्मचार्यांच्या आवश्यक संख्येची आणि प्रोजेक्टची कॉस्ट किती असेल याचा अंदाज येतो हे असे काही कॉम्पोनन्ट आहेत जे सॉफ्टवेअर कॉस्टवर परिणाम करीत आहेत जसे की मार्केट ओप्पोर्टूनिटी ही आपण असे म्हणू शकता की या कॉस्टचा अंदाज अनिश्चितता नंतर या करार अटींना अस्थिरता आवश्यक आहे आणि फायनांसिअल हेअल्थ बद्दल काय ते या सॉफ्टवेअरच्या कॉस्टवर परिणाम करणारे काही कॉम्पोनन्ट आहेत हे असे आहे विशडम चे काही शब्द येथे दिले आहेत एखाद्या सॉफ्टवेअर प्रोजेक्टपर्यंत याची स्पष्ट व्याख्या नसलेली टाइम आणि पैशाचा रिऍलिस्टिक एस्टिमेशन आहे मग काय होईल प्रोजेक्ट मॅनेजर हे सांगू शकत नाही की प्रोजेक्ट अत्यंत नियंत्रित आहे की नियंत्रणाबाहेर आहे हे प्रोजेक्ट प्रोजेक्ट मॅनेजर स्पष्ट सांगू शकत नाहीत मग त्यानंतर एस्टीमेटस कधी आवश्यक असतो तर प्रोजेक्टाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत वेगवेगळे एस्टीमेट आवश्यक आहेत टप्प्याच्या सुरुवातीच्या वेळेनुसार आपल्याला टाइम कॉस्ट आणि बेनिफिटचा अंदाज आवश्यक आहे त्याचप्रमाणे प्रोजेक्ट बजेटमधील प्रोजेक्ट शेड्युल आणि अंदाजपत्रकामध्ये प्लँनिंग टप्प्यातील कालावधीचे अंदाजपत्रक आणि व्यवसायातील कॉस्ट आणि बेनिफिट एस्टीमेट आवश्यक आहेत त्याचप्रमाणे प्रोजेक्टाच्या टप्प्याटप्प्याने या स्टेज साठी आपल्यास रिकॉन्फॉर्म केलेल्या वेळ आणि किंमतीचा अंदाज घेणे आवश्यक आहे या प्रोजेक्टाचा अंदाज हा अत्यंत सब्जेक्टिव्ह स्वरूपाचा आहे हे आपल्याला ठाऊक आहे अशा एस्टीमेटसह काही अडचणी आहेत तर यात सब्जेक्टिव्ह स्वरूपाचे एस्टीमेट्स काही अडथळे आणते कारण हेच अत्यंत राजकीय आणि राजकीय दबावांमुळेच समस्या निर्माण करते आणि एस्टीमेट टेक्नोलोजीतही समस्या निर्माण होतात आणि आपणास ठाऊक आहे की सध्याचे टेक्निकस वेगाने बदलत आहे तर टेक्नोलोजीमध्ये बदल केल्यामुळे प्रोजेक्टाच्या अंदाजासाठी सॉफ्टवेअरलाही अडथळा निर्माण होतो आणि शेवटी आपणास माहित आहे की आजकाल प्रोजेक्ट ते काय क्लायंट देत आहेत तर ते प्रामुख्याने डिफरेन्ट आहेत तर एका प्रोजेक्टाचा अनुभव इतरांच्या नेचरपेक्षा भिन्न असू शकतो कारण ते भिन्न आहेत तर यामुळे विविध फॅक्टर्स विविध पॅरामीटर्सचे मूल्यांकन करण्यात काही विशेष अडचणी येतील तर आता एस्टीमेटशी निगडित इतर दोन महत्त्वाच्या समस्या पाहूया एकाचे एस्टीमेट्स खाली आहे दुसरे एस्टीमेट्स वर आहेत तर अंदाजानुसार आणि त्याखालील दोन नियमांद्वारे ते मार्गदर्शन करतात एक म्हणजे पार्किन्सन कायदा त्यांनी सांगितले की उपलब्ध सर्व टाइम भरण्यासाठी वर्क एक्सपांड होते याचा अर्थ असा की जर आपण अंदाजे जागेवर अंदाजे 20 दिवस असे म्हटले आहे पण आपण 30 दिवस दिले आहेत मग असे काय होईल जे लोक आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेसाठी विस्तारित करतील ते डीलिबरेटली वर्क करणार नाहीत ते प्रयत्न करतील की कधीतरी बाकी आहे आणि फक्त असेच राहू देतील शेवटच्या दोन दिवस थांबू त्या दिवसांत प्रलंबित असलेली कामे करतात म्हणूनच कामकाजाचा कालावधी अशा पद्धतीने भरून निघेल जर वेळ पकडला म्हणूनच जर हा कमी लेखला तर फायदा असेल तर ओव्हरस्पेन्ड होणार नाही परंतु गैरसोय ही सिस्टम सहसा अपूर्ण राहते आणि ते सुबस्टॅण्डर्ड असते तर आणखी एक कायदा असा आहे की यावर आधारित अंदाज आणि प्रॉब्लेम एस्टीमेट करणे म्हणजे वेनबर्गचा Weinberg's झेरोथ लॉ ऑफ रेलिएबिलिटी असे म्हटले आहे की एक सॉफ्टवेअर प्रोजेक्ट ज्यास रेलिएबिलिटी आवश्यक नसते ती इतर कोणतीही आवश्यकता पूर्ण करू शकते म्हणून जर यास या रेलिएबिलिटीची आवश्यकता नसेल तर त्यासाठी रेलिएबिलिटी आवश्यक नाही हे डिझाईरेबल नाही अशा कोणत्याही आवश्यकता पूर्ण करू शकते अंडर एस्टिमेटचा परिणाम असा आहे की मोटिवेशन आणि मॉरल उच्च आक्रमक टार्गेटाने कमी केले जाईल आणि अंदाजानुसार हा प्रोजेक्ट सोडला जाऊ शकतो कारण ते डेव्हलपर्स जास्त प्रेशर मध्ये काम देतील म्हणूनच वेळ कमी असल्याने प्रेशर असेल म्हणून ते गुणवत्तेशी तडजोड करतील आणि काही प्रमाणात कामकाज करतील तर प्रोजेक्ट सोडावा लागेल तर आता यशस्वी अनुमान काढण्याचे कसे ते पाहू तर ज्या दोन गोष्टी आवश्यक आहेत त्यातील दोन महत्त्वाच्या गोष्टी एक म्हणजे मागील भूतकाळातील प्रोजेक्टांची माहिती दुसरे म्हणजे कामाच्या प्रमाणात कसे मोजायचे हे आपल्याला माहित असले पाहिजे आपण असण्याची गरज आहे किंवा प्रोजेक्ट मॅनेजरास प्रोजेक्टात गुंतलेल्या कामाचे प्रमाण मोजण्यास सक्षम असणे आवश्यक आहे तर यशस्वी अनुमानासाठी हा आधार बनेल तर त्या गोष्टी तिथे आहेत तर कामाच्या प्रमाणात किती मोजमाप करावे यासाठी आम्ही पारंपारिक आकाराचे उपाय जसे की एलओसी 'लाइन ऑफ कोड' वापरू शकतो परंतु आम्हाला एलओसी च्या काही विशेष समस्यां माहित आहे त्या बद्दल आपण पुढच्या वर्गात चर्चा करणार आहोत आणि नंतर रेफाईन एस्टीमेट्स एस्टीमॅट्स कसे रेफाईन करावे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की हा एस्टिमेशन एका चरणात झाला नाही आपल्याला प्रथम प्रोजेक्ट मॅनेजरला प्रारंभिक एस्टिमेशन प्रथम करावा लागेल त्यानंतर हळूहळू त्यास सुधारित करावे लागेल तर आता आपण रेफाईन एस्टीमेट्स करण्यासाठी किंवा एस्टीमेट्स अपडेट करण्यासाठी हे अंदाज समायोजित करण्याचे कारण काय आहे ते पाहू कारण परस्परसंवादाची किंमत अंदाजात लपलेली आहे ते काय लपवत आहेत परस्परसंवादाची किंमत काय आहे ते बाहेर येत नाहीत किंवा आपल्याला त्याचा काही परिणामही होऊ शकत नाही आणि सामान्य अटी लागू होऊ शकत नाहीत तर वेगवेगळ्या प्रोजेक्टांवर प्रोजेक्टांमध्ये बदल होऊ शकतात या सर्व गोष्टींचा समावेश करण्यासाठी प्रोजेक्टाच्या कार्यक्षेत्रात आणि प्लानंमध्ये काही बदल होऊ शकतात तर प्रोजेक्ट मॅनेजराने इस्टिमेंट्स ऍडजेस्ट करण्यासाठी रेफाईन केले पाहिजे म्हणून ऍडजेस्टींग इस्टिमेंट्स करणे म्हणजे काय काही ऍक्टिव्हिटीांचा वेळ आणि किंमतीचा अंदाज ज्यात समायोजित केला जातो ते रेफाईन केले जातात कारण रिस्क रिसोर्सेस आणि परिस्थिती तपशील नंतरच्या टप्प्यात अधिक स्पष्टपणे परिभाषित होतात म्हणून प्रोजेक्ट मॅनेजरने काही विशिष्ट ऍक्टिव्हिटीांचा वेळ आणि किंमतीचा अंदाज समायोजित केला पाहिजे किंवा त्यास रेफाईन केले पाहिजे शेवटी आपण पाहु शकतो की प्रोजेक्ट प्लँनिंग दरम्यान राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांवर आपण प्रथम चर्चा केली आहे तर आम्ही असे पाहिले आहे की एस्टिमेशन आणि शेड्युल तयार केले गेले आहे कर्मचारी संघटना काही मिसचेलनेऊस प्लानं या योजनेच्या प्लॅन च्या वेळी केल्या जाऊ शकतात आम्ही हे देखील पाहिले आहे की प्रोजेक्ट प्लॅनिंगचा निकाल एसपीएमपी किंवा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्लॅन डॉक्युमेंट म्हणून ओळखला जाणारा दस्तऐवज आहे तर येथे आपण चर्चा केलेली सामग्री जसे की प्रस्तावना विविध एस्टीमेट आणि शेड्युल आणि काही मिसचेलनेऊस असेल तसेच आम्ही प्रोजेक्ट एस्टीमेट च्या काही मूलभूत संकल्पनांवर चर्चा केली आहे जसे की प्रोजेक्टाच्या एस्टिमेशन साठी काय बेसिक आहे आपण कसे करतात प्रोजेक्ट एस्टिमेशन का अचूक होत नाहीत आणि आम्ही एक स्लायडिंग विंडो एस्टिमेशन देखील पाहिले आहे स्लायडिंग विंडो एस्टिमेशन कारण प्रोजेक्ट मॅनेजरांनी एका टप्प्यात एका प्रकरणात अंदाज न ठेवता त्यांनी ते अनेक टप्प्यात केले पाहिजे तर जेणेकरून अधिक अचूक माहिती पार्श्वभूमी च्या टप्प्यात मिळू शकेल किंवा जी प्रोजेक्टाच्या अंदाजानुसार मिळू शकेल किंवा विविध अंदाज मोजण्याच्या दरम्यान विचारात घेतली जाऊ शकते म्हणूनच आपण हा स्लाइडिंग विंडो अंदाज वापरला पाहिजे आणि मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की सुरुवातीची प्लान तयार करण्याऐवजी ती एका पानात केली जाऊ नये नंतर हळूहळू काही अधिक माहिती अपडेट करण्यात येईल त्यानंतर आपण किंवा प्रोजेक्ट मॅनेजर हे विविध अंदाज अपडेट किंवा समायोजित करू शकता जे अधिक अचूक एस्टीमेट्स देईल तर या गोष्टी आपण आत्ता पाहिल्या आहेत आणि पुढील वर्गात आपण चर्चा करू विविध एस्टीमेट काय आहेत कोणत्या श्रेणी आहेत एस्टिमेशन टेक्निक चे वर्गीकरणे कोणती आहे याबद्दलही आम्ही या साइजच्या मापनाबद्दल चर्चा करू कारण मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की प्रारंभिक उपायांपैकी एक म्हणजे साइज जर आपण साइजचे योग्य रित्या एस्टीमेट करू शकत असाल तर आपण इतर पॅरामीटरचा अंदाज लावू शकता जसे की एफ्फोर्ट डुरेशन आणि एफ्फोर्ट कॉस्ट म्हणून आम्ही पुढील वर्गात साइज एस्टिमेशन बद्दल चर्चा करू तर आभारी आहे हे संदर्भ आहेत आणि खूप खूप धन्यवाद